नमस्कार पाठीमागच्या वर्गामध्ये आपण एडर सबट्रॅक्टर सर्किट हाफ एडर फुल एडर 4 bit आणि 8 bit एडिशन तसेच रिपल कॅरी एडिशन बघितलेले आहे आज आपण प्रोपागेशन डीले काय असतो आणि कसा काढतात तसेच वेगाने बेरीज करणारे सर्किट पाहणार आहोत आपण रिपल कॅरी एडिशन मधील डीले पासून सुरुवात करू तुम्हाला 4 bit एडिशन मधील एक्झाम्पल आठवत असेल ज्यामध्ये A 1111 आणि B 0001 होता या दोन संख्यांची बेरीज केल्यावर यामध्ये पहिल्या स्टेजलाच कॅरी जनरेट होतो आणि पुढच्या स्टेज मधून फायनल कॅरी मिळतो आणि यामुळे त्याला रिपल कॅरी एडर म्हणतात जर आपण झिरो टाईमला या संख्या ठेवल्या आणि आपण आपण असे मानू की प्रत्येक बेसिक गेटला टाईम डिले टाऊ आहे आणि एक्स ओर घेतला घेतला टाईम डिले 2 टाऊ आहे इथे आपल्याला 4 bit रीपल कॅरी एडिशनला किती डिले होईल हे बघायचे आहे इथे ठेवलेला नंबर सर्वात शेवटच्या एडरला येईपर्यंत लागणारा वेळ म्हणजे मॅक्झिमम डिले पाथ आपल्याला काढायचा आहे इथे आपण टाईम झिरो ठेवलेला आहे AB BCin ACin ही अँड गेट ची बँक आहे आणि एक और गेट आहे या मुळे कॅरी जनरेट होतो त्यामुळे इथे पहिल्या स्टेजला कॅरी जनरेट होण्यासाठी 2 टाऊ एवढा टाईम लागेल आणि त्यानंतर अँड आणि ओर ऑपरेशन होईल मग पुढच्या 2 टाऊ टाईम नंतर C1 जनरेट होईल त्यानंतर C2 आणि शेवटचा कॅरी C3 जनरेट होईल म्हणजे एकूण 8 टाऊ एवढा टाईम लागेल आणि जर येथे 8 bit असतील तर 16 टाऊ एवढा टाईम लागेल म्हणजे इथे डिले साठवले जातात म्हणून येथे क्यू लेट डिले आहे आणि एन बीट एडिशन असेल तर 2n tau एवढा टाईम डीले असेल कॅरी जनरेशन Ci Ai Bi Ai Ci 1 Bi Ci 1 असेल आणि सम Si Ai ⊕ Bi ⊕ Ci 1 आता पण सम बीट जनरेशन कसे होते ते पाहूया आपण येथे S3 कन्सिडर केलेले आहे S 3 म्हणजेच Ai XOR Bi XOR गेटला पहिला भाग पूर्ण करण्यासाठी 2 टाऊ एवढा टाईम लागेल आणि C2 6 टाऊ एवढ्या टाईमला आहे यानंतर पुढचे XOR ऑपरेशन होईल म्हणजेच 6 टाऊ आणि 2 टाऊ मिळून 8 टाऊ एवढा टाईम नंतर S3 मिळेल म्हणजे हा लागणारा जास्तीत जास्त वेळ आहे आता आपण ऑडिशन ला लागणारा वेळ कसा कमी होईल याचे तंत्र पाहणार आहोत कारण जेवढी बिट ची संख्या असते तेवढा डिले वाढत जातो जर असतील तर डिले टाईम 2n टाऊ एवढा असतो यासाठी आपल्याला कॅरी जनरेशन चे समीकरण मांडावे लागेल यामध्ये सीआय जनरेशन सी आय मायनस वन ची वाट बघेल सी आय मायनस वन सी आय मायनस टू ची वाट बघेल आणि सीआय मायनस टू सी आय मायनस थ्री ची वाट बघेल म्हणजेच हे एका नंतर एक अशा क्रमाने होत राहील आणि त्यामुळे कॅरी गोळा होईल Ci AiBi AiCi 1 BiCi 1 Ci AiBi Ci 1Ai Bi Ci Gi PiCi 1 आपण जी पद्धत वापरण्याचा प्रयत्न करणार आहोत ती सिरीयल ऐवजी पॅरलल पद्धत आहे आपण ती कशी करता येते ते पाहूयात यामध्ये आपण दोन टॉर्च घेणार आहोत सर्वात आधी आपण सी आईच्या समिकरणा मधून सी आय मायनस वन सामाईक घेतला यामध्ये पहिला भाग A i B i हा Gi आणि दुसरा भाग Pi Ai Bi आहे Gi AiBi Pi Ai Bi पहिल्या भागाला आपण जनरेशन टर्म म्हणतो आणि दुसऱ्या भागाला प्रोपागेशन टर्म म्हणतो जर Gi वन असेल तर आधीच्या स्टेज मधून कॅरी जनरेट झाला आहे की नाही याच्यावर अवलंबून न राहता A आणि B वन असतील तर Ci वन येईल त्यामुळे या भागाला जनरेशन टर्म म्हणतात आता प्रोपागेशन टर्म बघूया जर पी आय झिरो असेल तर पी आय सी मायनस वन बरोबर अँड केल्यामुळे प्रोपागेट होणार नाही म्हणजे जर फक्त पी आय वन असेल आणि आधीच्या स्टेज मधून कॅरी आला असेल तरच जनरेशन साठी कन्सिडर होईल म्हणून याला प्रपोगेशन टर्म असे म्हणतात आता आपण पुन्हा समीकरण बघूया C0 G0 P0C 1 आणि C1 G1 P1C0 C1 समीकरण एक हे समीकरण दोन मध्ये ठेवल्यानंतर खाली डिले ले समीकरण मिळतील C1 G1 P1G0 P0C 1 C1 G1 P1G0 P1P0C 1 म्हणजे येथे जी आय आणि पीआय जनरेशन साठी वन टाऊ लागेल येथे दोन इनपुट आणि आणि तीन इनपुट असलेले अँड गेट आहेत म्हणजे येथे वन टाऊ नंतर आउटपुट मिळेल म्हणजेत थ्री टाऊ नंतर सी वन ची किंमत मिळेल आपण रिपल कॅरी मध्ये बघितले आहे फोर टाऊ नंतर सी वन ची किंमत मिळत होती म्हणजे येथे आपल्याला कमी वेळ लागण्याचा फायदा होत आहे आपल्याला येथे सिटूचे मूळ समीकरण पाहावे लागेल C2 G2 P2C1 यामध्ये आपण पूर्वीच्या समिकरणा मधील सिवन ठेवणार आहोत मग आपल्याला खाली डिले ले समीकरण मिळेल C2 G2 P2G1 P1G0 P1P0C 1 C2 G2 P2G1 P2P1G0 P2P1P0C 1 येथे पुन्हा 1 टाऊ नंतर P i आणि G जनरेट झालेला आहे म्हणजेच येथे प्रत्येक पॅरलल ऑपरेशन करणारे अँड गेट एक टाऊ एवढा वेळ घेईल म्हणजे एकूण दोन टाऊ आणि शेवटी असणारे एक ओर गेट मिळून 3 टाऊ एवढा टाईम लागेल म्हणजे 3 बीट एडिशन असेल तरी कॅरी जनरेट होण्यासाठी 3 टाऊ एवढा टाईम लागेल C2 G2 P2C1 समिकरण तीन मधील सी वन ची किंमत समीकरण चार मध्ये ठेवल्यानंतर खालील समीकरण पाच मिळेल C2 G2 P2G1 P1G0 P1P0C 1 C2 G2 P2G1 P2P1G0 P2P1P0C 1 आणि 4 bit एडिशन मध्ये c3 चे समीकरण आहे C3 G3 P3C2 आता समीकरण पाच मधील सी टू ची किंमत समीकरण सहा मध्ये ठेवल्यानंतर खालील समीकरण सात मिळेल C3 G3 P3G2 P3P2G1 P3P2P1G0 P3P2P1P0C 1 म्हणजे येथे सुद्धा G i P i थांब जनरेट करण्यासाठी एवढा टाईम लागला याचा बीट संख्या किती आहे याच्याशी संबंध नाही आपल्याला येथे फॅन इन फॅन आउट साठी किती गेट जोडले जात आहेत याची पण काळजी घ्यावी लागेल आपण कॅरी कशा पद्धतीने जनरेट केला जातो हे बघितले आता आपण सम बीट बघुया A i XOR B i हे आपल्याला अगोदरच एक्स ओर गेटमधून तू टाऊ मध्ये उपलब्ध झालेले आहे आणि आपण कॅरी साठी वाट बघत आहोत जो 4 bit एडिशन साठी 3 टाऊ नंतर मिळतो म्हणजे आपल्याला येथे एकूण 5 टाऊ नंतर रिझल्ट मिळाला जो आधी आठ टाऊ नंतर मिळत होता म्हणजेच या केसमध्ये डिले साठवला जात नाही आता आपण हे सर्किट कसे समजून घ्यायचे ते पाहूया हे सर्किट समजून घेणं नॉर्मल रीपल कॅरी एडिशन पेक्षा थोडे गुंतागुंतीचे आहे स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे A 1 B 1 आणि A 0 B 0 आहेत अँड आणि ओर गेट वापरून G 1 P 1 आणि G 0 P 0 जनरेट झाले आहेत C 0 साठी G0 P0C 1 लागेल म्हणजे G0 हे P0C 1 सोबत और केलेले आहे म्हणजे हे ओर गेटचे दुसरे इनपुट आहे आणि यावरून C 0 जनरेट होईल यावरून C 1 जनरेट होईल आणि सम Si Gi ⊕ Pi ⊕ Ci 1 येईल आता सम बीट पाहिले तर G XOR P XOR C i वरून मिळणारे सम बिट आणि XOR B वरून मिळणारे सम बिट सारखेच आहे मग G XOR P i वरून सम बिट जनरेट करणे जास्त योग्य राहील आपण फायनल सम बीट जनरेट करताना Gi and Pi चे XOR घेणार आहोत तर IC 7483 हा एक व्यावसायिक IC आहे जो वेगवान 4 bit एडिशन साठी वापरला जातो तुम्ही शोधले तर IC 7483 A पण सापडेल इथे वेगवेगळ्या उत्पादकांची नंबर रिप्रेझेंट करण्याची वेगवेगळी पद्धत आहे येथे A0 ते A3 आणि B 0 ते B 3 दर्शवलेले आहे आणि आउटपुट S 0 ते S 3 आहे हे उत्पादकांनी डिले ले नोटेशन असतात परंतु आपण इनपुट मायनस वन आणि फायनल आउटपुट कॅरी घेतलेला आहे आणि यांनी C 0 ते C4 घेतलेला आहे म्हणजे एक किंमत पुढे घेतलेली आहे काही उत्पादक सम बीट ऐवजी बेरजेचे चिन्ह वापरतात त्यामुळे तुम्हाला प्रात्यक्षिक करताना किंवा तुमचे प्रोजेक्ट बनविताना हे छोटे छोटे फरक लक्षात घ्यायला हवेत अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे आपण आधी आणि ऑर गेट वापरले या सर्किटमध्ये NAND आणि NOR गेटचा वापर आहे शेवटी आपण कॅरी लूक अहेड सर्किट पाहण्यासाठी उदाहरण घेणार आहोत पण हे 4 bit फास्ट एडर मध्ये आहे आणि आपल्याला बीट एडिशन बघायची आहे मग आपण एट बीट फास्ट एडिशन बघूया इथे आपल्याला पुन्हा कॅस्कॅडींग चा वापर करावा लागेल त्या साठी दोन एडर वापरावे लागतील मग हे कसे जोडणार तर यामध्ये रिपल कॅरी एडिशन सारखाच जनरेट होणारा आउटपुट कॅरी दुसऱ्या एडरला इनपुट म्हणून दिला जातो इथेही अगदी महत्त्वाच्या बीटचे कॅरी इनपुट आधीच्या स्टेज मधून जनरेट होण्यासाठी 3 टाऊ एवढा टाईम लागेल म्हणजे येथे कॅरी इनपुट थर्टीन हे आधीच्या स्टेजमधून जनरेट होणाऱ्या c3 वेट करेल ज्याला 3 टाऊ एवढा टाईम लागेल म्हणजे येथे पहिल्या 4 bit साठी 3 टाऊ आणि दुसऱ्या 4 bit साठी 3 टाऊ म्हणजे एकूण केरी जनरेट होण्यासाठी 6 टाऊ एवढा टाईम लागेल म्हणजे अशा पद्धतीने येथे 4 bit ब्लॉक मधून केरी एका IC मधून दुसऱ्या IC मध्ये रीपल होईल अशा प्रकारे येथे कॅरी साठवून ठेवला जातो परंतु यामधील प्रत्येक ब्लॉक फास्ट एडर आहे यापूर्वी आपण कॅरी लूक अहेड एडर बघितलेला आहे इथे सुद्धा आपल्याला आधी केल्याप्रमाणे फास्ट एडर वापरून बेरीज आणि वजाबाकी करायची आहे येथे आपल्याकडे एक्स ओर गेट ची बँक आहे ज्याला सबट्रॅक्शन करण्यासाठी इनपुट वन आहे जे B 0 ते B 7 च्या 2s कॉम्प्लिमेंट मधून येणाऱ्या सुरुवातीच्या कॅरी मध्ये मिळवले जाते एक्स ओर गेट च्या आऊट फुटला वन्स कॉम्प्लिमेंट आहे आणि इनपुट कॅरी वन आहे आणि जेव्हा बेरीज होईल तेव्हा झिरो येईल त्यामुळे इन्वर्जन होणार नाही आणि मूळ B 0 ते B 7 येईल अशा प्रकारे येथे साधारण बेरीज होईल म्हणजे या ब्लॉक मध्ये कॅरी रिपल होतो याची नोंद घ्यायला हवी आता आपण ठराविक गोष्टी संबोधल्या जातील असे एक तंत्र येणार आहोत आपण 4 bit एडिशन आपल्या मनात वेगाने करतो परंतु आपल्याला 12 bit 32bit 16 bit बेरीज करायची आहे मग आपण ती कशाप्रकारे वेगाने करता येईल हे पाहण्यासाठी कॅरी जनरेशन चे मूळ समीकरण पुन्हा पाहूया c3 हा पुढच्या ब्लॉकला इनपुट कॅरी म्हणून दिला जातो मग हा c3 कसा जनरेट होत असेल आणि फास्ट एडर मध्ये c3 का जनरेट होतो हे आपण पाहू या जर येथे टर्म वन असेल तर या ब्लॉकला इनपुट केरी असेल किंवा नसेल तरीही c3 जनरेट होईल याला आपण ग्रुप कॅरी जनरेशन G 3 ते 0 असे म्हणू या ही वेगळ्या रंगांमध्ये दाखवलेली ठराविक टर्म जर झिरो असेल तर ब्लॉकच्या इनपुट ला कॅरी असेल तरीही प्रोपागेट होणार नाही हे सर्व आपण फास्ट एडर मध्ये बघितले त्याप्रमाणेच आहे त्यामुळे आपल्याला ग्रुप कॅरी म्हणतो कारण तो A i आणि B i या प्रोपागेशन टर्म च्या वैयक्तिक बीट च्या और ऑपरेशनमुळे मुळे तयार झालेला आहे म्हणजे यामध्ये कॅरी प्रोपागेशन आहे आपण आता एक ग्रुप बघतोय तो आहे 4 bit फास्टर यामध्ये C3 आणि सी मायनस वन आहे तसेच A3 ते A0 आणि B3 ते B0 आहेत C3 G3 0 P3 0C 1 आपण या प्रकारचे समीकरण आधी बघितलेले होते आधी आपण बीट अनुसार कॅरी जनरेशन करत होतो आता आपण ब्लॉक नुसार कॅरी जनरेशन करणार आहोत G3 P2G2 P3P2G1 P3P2P1G0 ही ग्रुप कॅरी जनरेशन टर्म आहे आणि P3 0 P3P2P1P0 ही ग्रुप कॅरी प्रोपागेशन टर्म आहे आधी च्या केस मध्ये फक्त जनरेशन तर आणि प्रोपागेशन होती आणि ते बीट नुसार होते आणि आत्ता ग्रुप कॅरी जनरेशन टर्म आणि ग्रुप कॅरी प्रोपागेशन टर्म आहे हा या दोन्हींमधील फरक आहे जर येथे यापुढे अजून एक ब्लॉक असेल ज्याला इनपुट c3 आणि C 7 जनरेट होत आहे मध्ये जनरेशन टर्म G 7 ते 4 आणि प्रोपागेशन टर्म P 7 ते 4 येईल अशाच प्रकारे पुढच्या ब्लॉकसाठी लिहिता येईल आता यामध्ये C3 ची किंमत आधीच्या समिकरणा मधून ठेवून ते सोडल्यावर जसा फास्ट एडर तयार केला त्याच सारखे समीकरण मिळेल त्याच प्रकारे आपण पुढच्या सर्व स्टेज करणार आहोत याच पद्धतीने जर 16 bit एडिशन असेल तर C 15 जनरेट केला जाईल आता यामधील प्रत्येक टर्म पाहिली तर जर ग्रुप कॅरी जनरेशन G 3 ते 0 and P 3 ते 0 असेल आणि याचा वापर करून फिफ्टीन जनरेट करायचा असेल तर किती वेळ लागेल C11 G11 8 P11 8G7 4 P11 8P7 4G3 0 P11 8P7 4P3 0C 1 C15 G15 12 P15 12G11 8 P15 12P11 8G7 4 P15 12P11 8P7 4G3 0P15 12P11 8P7 4P3 0C 1 G 3 to 0 साठी 3 टाऊ एवढा टाईम लागेल कारण यातील प्रत्येक Gis आणि Pis साठी वन टाऊ एवढा टाइम लागतो तर ग्रुप कॅरी जनरेशन साठी 3 टाऊ एवढा टाईम लागेल आणि ग्रुप कॅरी प्रोपागेशन टर्मसाठी दोन टाऊ एवढा टाईम लागेल या टर्मसच्या जनरेशन साठी दोन टाऊ आणि तीन टाऊ एवढा टाइम लागतो म्हणजे एकूण पाच नंतर ठराविक कॅरी मिळतो म्हणून आपल्याला ग्रुप कॅरी जनरेशन टर्म आणि ग्रुप कॅरी प्रोपागेशन टर्मसाठी एग्रीगेटर ची आवश्यकता आहे एग्री गेटर मध्येसुद्धा करेस्पोंदिंग केरी जनरेट करण्यासाठी प्रत्येक बीट घेतले जातील आपल्याला समीकरणांची तुलना करून हे लक्षात येईल वर स्लाईड मध्ये दाखवल्याप्रमाणे लूक अहेड कॅरी जनरेटर IC 74182 सर्किट आहे हे सर्किट चार जनरेशन टर्म आणि चार प्रोपागेशन टर्म घेते म्हणजे यामध्ये ग्रुप कॅरी जनरेशन आणि ग्रुप कॅरी प्रोपागेशन टर्म तसेच साधारण मूळ संख्या असतील मूळ समीकरण आपण आधी पाहिल्याप्रमाणे सारखेच असतील यामध्ये प्रत्येक स्टेटस साठी इनपुट आणि आऊटपुट कॅरी आहे तसेच बहु स्तरीय वापरासाठी ग्रुप जनरेशन तर आणि प्रोपागेशन टर्म आहे येथे आपण आधी पाहिल्याप्रमाणे नॉर गेट आणि बाकीच्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ हे सर्किट आता पण असा ठराविक ब्लॉक शोधू आणि तो समिकरणा सोबत जुळतो का ते पाहूया स्लाईड मध्ये दाखवलेला ब्लॉक पाहिला तर G0बार आणि P0 बार हे अँड केलेले आहेत इन्व्हर्टर ला डिले ला Cn हा एक्टिव हाय आहे आणि इन्व्हर्टर च्या आउटपुटला Cn बार आहे नोर गेटला इनपुट G0 बारP0 bar आणि G0 बारCn बार आहे म्हणजे नॉर गेटचे इनपुट पहिल्या लेव्हलचा कॅरी Cn x जनरेट करतो त्यानंतर डी मोर्गन चा सिद्धांत लागू करा G0 बारP0 बार इन्वर्टर झाल्यामुळे यातील प्रत्येक टर्म इन्वर्ट होईल आणि G0 प्राईम P0 प्राईम येईल त्यानंतर पुन्हा डी मॉर्गन चा सिद्धांत लागू करा स्लाइडमध्ये दाखविल्याप्रमाणे हे पुन्हा कॉम्प्लिमेंट च्या कॉम्प्लिमेंट G0 आणि P0 येईल स्लाइडमध्ये G0 आणि Cn दिसत आहे हे समीकरण सोडवल्यानंतर खाली दाखविल्याप्रमाणे येईल Cnx G0' G0Cn G0G0CnG0P0P0Cn G01CnP0P0Cn G0P0Cn साईड मध्ये दाखविल्याप्रमाणे G 3 0 P30Cn 1 जनरेशन टर्म C3 आहे आता आपण सारांश बघूया तर प्रोपागेशन देले हा रिपल कॅरी एडर मध्ये साठवला जातो जर बेसिक गेटला टाऊ एवढा टाईम मानला तर n बीट साठी 2n टाऊ एवढा टाइम लागतो कॅरी लूक अहेड एडर सिरीज आणि पॅरलल कन्वर्जन करतो ही रिपल कॅरी साठी आत मध्ये होणारी प्रोसेस आहे यासाठी ब्लॉकच्या आत मध्ये 5 टाऊ एवढा टाइम लागतो कॅस्कॅडींग पॅरलल एडर मध्ये एका ब्लॉक चा कॅरी आउटपुट दुसऱ्या ब्लॉकला इनपुट म्हणून दिला जातो त्यामुळे कॅरी रिपल होतो तसेच डिले साठवला जातो हे टाळण्यासाठी आपल्याकडे ग्रुप कॅरी जनरेशन आणि ग्रुप कॅरी प्रोपागेशन टर्म आहेत आपण एग्रीगेटरच्या मदतीने जनरेशन साठी लागणारा वेळ कमी करू शकतो धन्यवाद